इलेक्ट्रोस्टॅटीक इन प्रेझेन्स ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल्स II आपण पाहत होतो इलेक्ट्रिक फील्ड आणि त्याच्याशी संबंधित कॉन्टिटी डायइलेक्ट्रिक मिडीयम मध्ये शेवटचा प्रॉब्लेम जो आपण सोडवला होता तो होता समजा जर माझ्याकडे असेल इनफायनाईट डायइलेक्ट्रिक मिडीयम आणि Q चार्ज त्याच्या आत Q ची पोझिशन ओरिजिन वर घेऊन आपण शोधले होते की V ऍट r बरोबर असेल 1 ओवर 4 π ε0 Q ओवर K ओवर r Vr14π0QKr ρ बाऊंड ची किंमत आपल्याला मिळाली होती मायनस χe ओवर 4 π Q ओवर K डायवरजन्स ऑफ r ओवर r स्क्वेअर हे दुसरे काही नसून मायनस χe बरोबर K मायनस 1 ओवर K गुणिले Q डेल्टा r आहे नेमके जे आपण मिळवले होते याअगोदर ते आपण पाहिले मॅथेमॅटिकली या डायइलेक्ट्रिक स्पियरच्या चार्ज साठी इनफनाईट डायइलेक्ट्रिक नाही परंतु डायइलेक्ट्रिक स्पियर ऑफ रेडियस R साठी rr2 K 1KQδ मागील एक्झाम्पल मध्ये काय घडले होते मी इमॅजिन केले होते की इथे आहे चार्ज Q याच्या जोडीने आहे बाऊंड चार्ज Q b ज्याची किंमत असेल मायनस K मायनस 1 ओवर K Q आता रीकॉल करा कि काय करते हे इलेक्ट्रिक फिल्ड या चार्जेस मुळे प्रोड्युस झालेले इलेक्ट्रिक फिल्ड प्रोड्यूस करते पोलरायझेशन p आणि काय असेल p ची किंमत p बरोबर असणार आहे χe ε0 E दुसरे काही नसून असणार आहे χe ε0 Q ओवर K r r स्क्वेअर Qb K 1KQ Pe0Ee04π0QKr2r तर इथे असणार आहे हा p आणि काय करेल हा p जर मी घेतला हा स्पियर ज्याची रेडियस आहे R हे मला देईल σ किंवा इथे सरफेस चार्ज जे असेल p डॉट n चला इमॅजीन करूयात पिक्चर या केस साठी कल्पना करा की या केसमध्ये फायनाईट आकाराचा डायइलेक्ट्रिक स्पियर आहे त्याच्या आत आहे चार्ज Q येथे असणार आहे Q बाऊंड आणि इथे असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज कारण हा p सर्वीकडे बाहेर पडत आहे जे असेल p डॉट n आणि या केस मध्ये जर तुम्ही ठेवलीत p साठी किंमत तर हे येते Q ओवर K K मायनस 1 जे आहे χe R स्क्वेअर बरोबर σ तर नेट सरफेस चार्ज असणार आहे K मायनस 1 Q ओवर K जे एक्झॅक्ट्ली अपोझिट आहे बाउंड चार्ज च्या जे आहे निगेटिव्ह ऑफ K मायनस 1 ओवर K क्यूब या सेंटरवर आणि म्हणून या बाउंड चार्जेस च्या बाहेर इफेक्ट कॅन्सल होणार आहे आणि मला इथे बाहेर हा E मिळणार आहे फक्त या Q मुळे चला याला आणखीन व्यवस्थितपणे पाहू जर तुम्ही हा स्पियर बनवला आणि चार्ज Q मध्यभागी असेल आणि माझ्याकडे असेल डायवरजन्स ऑफ D डिस्प्लेसमेंट बरोबर ρfree आता मी याच्यासाठी गॉस लॉ वापरणार आहे तर माझ्याकडे आहे हा स्पियर सेंटरमध्ये आहे चार्ज Q आणि डायवरजन्स ऑफ D बरोबर आहे ρfree सर्व काही स्पेहरीकली सिमेट्रिक असल्याकारणाने कर्ल असणार नाही तर आता मी वापरू शकतो गॉस थेरम बाहेरच्या बाजूला आणि ते मला देईल D गुणिले 4π r स्क्वेअर जर या आऊटसाईड स्पियर ची रेडियस r बरोबर असेल ρfree गुणिले dv जे आहे Qfree तर हा असेल माझा Q आणि म्हणून D बरोबर मिळेल Q ओवर 4 π r स्क्वेअर E असणार आहे D ओवर K ε0 जे येईल Q ओवर 4 π ε0 r स्क्वेअर कारण K बरोबर 1 आहे आऊटसाईड साठी आणि डायरेक्शन सहाजिकच या स्पेहरीकल सिमेट्री मध्ये असेल रेडियल डायरेक्शन Dfree D 4πr2freedV DQ4πr2 EDK0Q4π0r2 K1 outside तर हे सेम उत्तर असेल ज्याची अपेक्षा आपण सुरुवातीला केली होती असे म्हणून की नेट बाउंड चार्ज आहे 0 जेव्हा मी इन्क्ल्युड केला होता सरफेस आणि पॉईंट बाउंड चार्ज काय असेल आतील D आत मधील D हा अजून सेम असेल Q ओवर 4π r स्क्वेअर कारण जर मी घेतला हा गॉशियन सरफेस आत मध्ये तर हा D मला मिळणार आहे परंतु आता हा E डिफरंट असेल मी लिहितो E वेक्टर जो आता असेल Q ओवर 4π ε0 K r स्क्वेअर r डायरेक्शन मध्ये DinsideQ4πr2 ErQ4π0Kr2r तर E इनसाईड आहे Q ओवर 4π ε0 K r स्क्वेअर आणि E आउटसाईड आहे Q ओवर 4 π ε0 r स्क्वेअर रेडियल डायरेक्शन मध्ये नोटीस करा की इथे अचानक बदल होत आहे इलेक्ट्रिक फील्ड च्या मॅग्निट्युड मध्ये जेव्हा तुम्ही सरफेस क्रॉस करता तेव्हा आणि याचे कारण आहे कि इथे आहेत सरफेस चार्जेस जेव्हा कधी सरफेस चार्ज असतो समजा इथे बाहेर सरफेस चार्ज σ आहे गॉस लॉ च्या साह्याने हे देता येईल σ ओवर 2 ε0 आऊटसाईड आणि σ ओवर मायनस 2 ε0 इनसाईड आणि म्हणून इनसाईड मधील फिल्ड हे थोडेसे कमी असणार आहे आऊटसाईड फिल्ड हे थोडेसे जास्त असणार आहे इनसाईड फील्ड पेक्षा आणि हा आहे पोलरायझेशन चा इफेक्ट काय असेल पोटेन्शियल v r आठवण करा आपण म्हणालो होतो कि पोटेन्शियल सर्वीकडे सेम असेल कारण हे आहे वर्क डन आणि मी हे तुम्हाला आहे एक्झरसाइज मी तुम्हाला हि असाइनमेंट देत आहे पूर्ण करण्यासाठी इथे आपल्याला सांगण्याची गरज नाही ज्या अर्थी इनसाईड आणि आऊटसाईड इलेक्ट्रिक फिल्ड हे थोडेसे डिफरंट आहेत त्याअर्थी पोटेन्शियल च्या स्लोप मध्ये मध्ये सरफेसवर डीसकंटिन्युटी असणार आहे आपण सुरू ठेवूया एक्झामपल्स डायइलेक्ट्रिक भोवती असणाऱ्या इलेक्ट्रिक फिल्डशी संबंधित पुढच्या एक्झाम्पल मध्ये मी घेतो स्पियर जो आहे डायइलेक्ट्रिक मटेरियल ज्याचा कॉन्स्टंट आहे K किंवा ससेप्टीबिलिटी χe युनिफॉर्म फील्डमध्ये आता काय घडेल सुरुवातीला आपण कम्पेअर करूयात की काय घडेल त्या केसमध्ये जर हा स्पियर मेटालिक असेल तर मेटालिक स्पियर मध्ये स्पियर कंडक्टरचा बनला असल्याकारणाने आतील फील्ड असणार आहे 0 तर E इन साईड असणार आहे 0 आणि E ऍट सरफेस नेहमी असणार आहे परपेंडीक्युलर आणि दूर अंतरावर या स्पियरचा इफेक्ट कमी होणार आहे आणि म्हणून माझ्याकडे असणार आहे सेम फिल्ड अप्लाइड फील्ड इतके तर हे मी एक्स्पेक्ट करतो मेटालिक स्पियर मध्ये आणि येथील फिल्ड हा असा काही तरी असेल काय घडेल डायइलेक्ट्रिक मध्ये इलेक्ट्रिक फील्ड थोडेसे पेनिट्रेट करेल डायइलेक्ट्रिक मध्ये कारण की इथे जरी फ्री चार्जेस नसले तरी फक्त बाउंड चार्जेस असतील म्हणून हे संपूर्ण चित्र असे काहीतरी दिसेल परंतु मॅग्निट्युड डिफरंट असणार आहेत याच्यासोबत आपण पाहिले होते बाउंड्री कंडिशन मध्ये की E पॅरलल असेल इथे बाहेर जे असेल कंटीन्यूअस याउलट कण्डक्टींग स्पियर मध्ये E पॅरलल नसतो तर चला पाहूयात की कसा सोडवता येईल हा प्रॉब्लेम याच्यासाठी खूप सारे मार्ग आहेत आपण निवडू सर्वात सोपा मार्ग तर आपण घेऊ यात हा E0 फिल्ड आणि मी एक्स्पेक्ट करतोय की हा E0 प्रोड्युस करेल पोलरायझेशन P याला म्हणूयात P1 कारण मी टप्प्याटप्प्याने काम करणार आहे तर काय करेल हा P1 हा P1 प्रोड्युस करेल सरफेस चार्ज या साईडवर तसेच या साईडवर हा असेल निगेटिव्ह आणि कोणत्या प्रकारचे डिस्ट्रीब्यूशन मला अपेक्षित आहे कारण P कॉन्स्टंट आहे चला घेऊयात P1 बरोबर 𝛘e ε0 E1 तर हे कॉन्स्टंट p असेल z डायरेक्शन मध्ये मी एक्स्पेक्ट करत आहे या साईडवर फिल्ड असेल सरफेस चार्ज प्रमाणे σ कोसाईन थिटा तुम्हाला आठवत असेल तर σ कोसाईन थिटा मला देईल फिल्ड जे असेल युनिफॉर्म फिल्ड या स्पियर च्या आत आणि बाहेर असेल डायपोल फिल्ड प्रमाणे आता सध्या मी काळजी करत नाही बाहेरील फिल्ड बद्दल आणि लक्षात ठेवा आतमध्ये अप्लाइड फिल्ड असेल E0 तर तुम्ही पाहू शकता कि या ग्रीन फिल्ड मुळे जे तयार झाले आहे या σ कोसाईन थिटा मुळे इनसाईड फिल्ड रिड्यूस होईल मेटल्स मध्ये किंवा कंडक्टर मध्ये हे होईल 0 परंतु इथे हे रिड्यूस होत आहे काय आहे E μ E या μ मुले पुन्हा उदभवेल P2 जे असेल 𝛘e ε0 एखादा E2 जो मला देईल पॉझिटिव्ह चार्ज या स्पियरच्या डाव्या बाजूवर आणि नेगेटिव्ह चार्ज उजव्या बाजूवर आणि हे असे घडत राहील मी हा प्रॉब्लेम सोडवत राहू शकतो इतर इटरेटीव्ह मेथड चा वापर करून किंवा मी सुरुवातीलाच ग्राह्य धरतो की या अप्लाइड फिल्ड E0 चा इफेक्ट असा आहे की हे प्रोड्युस करते नेट पोलरायझेशन P सेम डायरेक्शन मध्ये या स्पियर मध्ये तर हे प्रोड्यूस करते P जे आहे एखादे P0 कोसाईन थिटा या डायरेक्शनला आपण म्हणूयात x डायरेक्शन आपल्याला समजण्यासाठी किंवा मॅथेमॅटिक्स सोपे होण्यासाठी यामुळे कोणत्याही प्रकारचा फरक फिजिकली पडणार नाही याला आपण म्हणूयात z डायरेक्शन कारण त्याच्यामुळे सर्वकाही सोपे होईल आता तुम्ही पाहू शकता कि याच्यामुळे तयार होईल σ थिटा बरोबर P डॉट n हे दुसरे काही नसून P कोसाईन थिटा आहे तर आता माझ्याकडे आहे हा पॉझिटिव्ह चार्ज या साईडवर जो असेल P कॉस थिटा आणि संबंधित चार्ज दुसऱ्या साईडवर आणि हे तयार करेल फिल्ड या नेटच्या आत मध्ये तर आता काय घडते जेव्हा मी ठेवतो हा स्पियर या फील्ड E0 मध्ये तेव्हा हा E0 आत मध्ये आहे आणि इथे आहे फिल्ड बॅकवर्ड जे आहे P ओवर 3 ε0 हे आपण यापूर्वी सोडवलेले आहे तर E net आत मध्ये असणार आहे E0 मायनस P ओवर 3 ε0 आता आठवा कि P काय आहे P आहे 𝛘e ε0 E तर हे e net जे काही फायनल व्हॅल्यू आहे E ची बाहेर इथे ती मल्टिप्लाय केली आहे 𝛘e ने ती आहे ε0 आहे P आणि म्हणून माझ्याकडे आहे e net हे आहे सेम डायरेक्शन मध्ये मी डोक्यावर वेक्टर ठेवत नाही हे आहे E0 मायनस 𝛘 ओवर 3 e net आणि हे आपल्याला देतं e net बरोबर 3 e0 भागिले 3 प्लस 𝛘e किंवा 3 ओवर K प्लस 2 E0 तर आत मधील फिल्ड हा अजूनही सेम डायरेक्शन मध्ये आहे परंतु त्याची किंमत कमी होते तुम्ही पाहू शकता जर K बरोबर 1 असेल म्हणजेच जर डायइलेक्ट्रिक स्पियर नसेल तेव्हा E net सेम असेल E0 प्रमाणे EnetE0 P30 Pe0Enet EnetE0 e3Enet Enet3E03e3K2E0 WhenK1 EnetE0 आपल्याला असे आढळून आले की जेव्हा मी या स्पियरला फिल्ड E0 मध्ये ठेवतो तेव्हा आतील फिल्ड बनते 3 ओवर K प्लस 2 E0 काय असेल आत मधील पोलरायझेशन ते असणार आहे 𝛘e ε0 E त्या पॉईंटवर जे असेल 3 ओवर K प्लस 2 E0 z 3 𝛘e ओवर K प्लस 2 ε0 E0 z हे असेल p किंवा पोलरायझेशन Pe0Ee03K2E0z3eK20E0z आणि म्हणून बाहेरील फिल्ड असणार आहे E0 z प्लस च्या स्पियरच्या डायपोल मोमेंट मुळे असणारे फिल्ड काय असेल डायपोल मोमेंट डायपोल मोमेंट p बरोबर असणार आहे 4 π भागिले 3R क्यूब गुणिले पोलरायझेशन जे आहे 4 π भागिले 3 3 𝛘e ओवर K प्लस 2 ε0 E0 या z डायरेक्शन मध्ये p4π3R3P4π33eK20E0z तुम्ही ते फिल्ड एड करा आणि फायनल चित्र जे तयार होते ते असे असेल की हा फिल्ड वीक आहे आत मध्ये आणि बाहेरील बाजूस हा फिल्ड असणार आहे अशाप्रकारे कारण हा डायपोल फिल्ड मिसळणार आहे अप्लाइड फील्डमध्ये तर हा एक मार्ग आहे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला चेक करायचे आहेत कि बाउंड्री कंडिशन D परपेंडीक्युलर कंटीन्यूअस आहे आणि E पॅरलल हा डिसकंटीन्यूअस आहे सॅटिसफाय होतात पुढचे एक्झाम्पल मी घेणार आहे समजा माझ्याकडे असेल डायइलेक्ट्रिक स्लॅब आणि मी त्याच्या समोर डिस्टन्स D इतक्या अंतरावर ठेवतो चार्ज Q काय घडेल डायइलेक्ट्रिकच्या आत मधील फिल्ड सोबत लक्षात घ्या जेव्हा माझ्याकडे असेल मेटालिक स्लॅब तेव्हा आत मध्ये डाव्या बाजूला फील्ड असणार नाही परंतु डायइलेक्ट्रिक साठी फिल्ड आतमध्ये पेनिट्रेट करते आणि आपण कॅल्क्युलेट करणार आहोत कि किती असेल हे फिल्ड हे सोडवण्यासाठी एक स्टँडर्ड पद्धत आहे की तुम्ही घेता चार्ज q आणि आत मध्ये ठेवता q जो असेल q1 सेम डिस्टन्स d वर आणि मग कॅल्क्युलेट करता फिल्ड तसेच सॅटिसफाय करता वेगवेगळ्या बाउंड्री काँडिशन्स परंतु आपण हे थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आता आपण म्हणणार आहोत की सिमेट्री मुळे हा चार्ज प्रोड्यूस करतो σ जो अवलंबून आहे फक्त r वर प्लेन पासून जोडणारे लाईनपासून त्या पॉईंटवर आता हा σ r काय करेल येथे हा σ r मला देईल फिल्ड या डायरेक्शन मध्ये σ ओवर 2 ε0 आणि या डायरेक्शन मध्ये σ ओवर 2 ε0 आणि बाउंड्री कंडिशन असेल की आतमधील D हा सेम असेल इथल्या D इतका आणि D परपेंडीक्युलर असेल सरफेसवरआपण याचा वापर करणार आहोत σ शोधण्यासाठी तर चला हे शोधुयात जर मी हा सरफेस घेतला हे d हे आहे q ऍट डिस्टन्स r हा आहे σ r आता E परपेंडीक्युलर याला बाहेर घेऊयात आणि उजव्या बाजूवर आत मध्ये डाव्या बाजूवर E आऊट साईड असणार आहे हा q जो देईल फिल्ड या डायरेक्शन मध्ये हा परपेंडीक्युलर कंपोनेंट असणार आहे 1 ओवर 4π ε0 q ओवर r स्क्वेअर प्लस d स्क्वेअर असेल फिल्ड आणि हे असेल z कंपोनेंट आणि परपेंडीक्युलर कंपोनेंट असणार आहे r स्क्वेअर प्लस d स्क्वेअर बरोबर 1 ओवर 4π ε0 q d ओवर r स्क्वेअर प्लस d स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 आणि E इन साईड तसेच E आऊट साईड सेम असणार आहेत Eoutsideperpendicular14π0qr2d2dr2d214π0qdr2d232 आता σ r मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे मला देईल फिल्ड σ ओवर 2 ε0 असणार आहे उजवीकडे आणि σ ओवर 2 ε0 जाणार आहे डावीकडे आता जर मी अप्लाय केली कंडिशन की D परपेंडीक्युलर हा सेम आहे D परपेंडीक्युलर येईल K गुणिले E D परपेंडीक्युलर आतमध्ये असणार आहे K गुणिले E इन साईड आणि D परपेंडीक्युलर आऊट साईड असणार आहे E आऊट साईड कारण बाहेर K आहे 1 तर हे असणार आहे 1 ओवर 4π ε0 q d ओवर r स्क्वेअर प्लस d स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये सेम डायरेक्शन मध्ये σ ओवर 2 ε0 σr गुणिले K आणि उजव्या बाजूवर असणार आहे मायनस 1 ओवर 4π ε0 q d ओवर r स्क्वेअर प्लस d स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 प्लस σ ओवर 2 ε0 DperpinsideKEinside 14π0qdr2d232 r20K DperpoutsideKEoutside 14π0qdr2d232r20K चला आता अल्जेब्रा सोडवूया हा σ या साईड वर घेऊन या आणि याला दुसऱ्या साईड वर घेऊन जा तुम्हाला मिळेल σ ओवर 2 ε0 K प्लस 1 बरोबर मायनस K मायनस 1 1 ओवर 4π ε0 q d ओवर r स्क्वेअर प्लस d स्क्वेअर आणि आता हा 2 ε0 कॅन्सल याच्यासोबत आणि तुमच्याकडे शिल्लक राहते 2 σ ऍट r बरोबर मायनस K मायनस 1 ओवर K प्लस 1 1 ओवर 2π ε0 q d ओवर r स्क्वेअर प्लस d स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 इथे हे दुसरे काही नसून 𝛘e ओवर 2 प्लस 𝛘e आहे आठवा K आहे 1 प्लस 𝛘e 1 ओवर 2π q d ओवर r स्क्वेअर प्लस d स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 20K1 14π0qdr2d232 r K 1K112πqdr2d232 e2e12πqdr2d232 जर तुम्हाला आठवत असेल तर हा नेमका तोच फॉर्म आहे इमेज चार्ज डिस्ट्रीब्यूटेड ओवर मेटॅलिक सरफेस साठी फरक इतकाच आहे कि आता फक्त चार्ज रिड्यूस झालेला आहे 𝛘e ओवर 2 प्लस 𝛘e या फॅक्टर ने एखादा हा प्रॉब्लेम सोडवू शकला असता इमेज चार्ज प्लॉटचा वापर करून मी तुम्हाला विचारतो की काय असेल इमेज चार्ज डायइलेक्ट्रिक च्या मागे मी हा तुम्हाला देतो असाइन्मेंट प्रॉब्लेम म्हणून